आतापर्यंत आम्ही MOS ट्रान्झिस्टरच्या सहाय्याने एम्पलीफायर कसे बनवायचे हे शिकलो आहोत कॉमन सोर्स एम्पलीफायर तसेच अधिक सोफिस्टिकेटेड कंट्रोल्ड सोर्स जे निगेटिव्ह फिडबॅक चा वापर करतात यापैकी बहुतांश घटनांमध्ये MOS ट्रान्झिस्टरला बायस करण्यासाठी प्राधान्याने गेट सोर्स व्होल्टेजऐवजी करंट सोर्स या पद्धतीचा वापर करतात आता प्रश्न आहे की आपल्याला हे सोर्स कसे कळतील आता आम्हाला ते कसे करावे याबद्दल काही कल्पना आहे एक MOS ट्रान्झिस्टर जॊ सॅच्युरेशन रिजन मध्ये कार्यरत आहे तो स्वतःच करंट सोर्स प्रमाणे काम करतो उदाहरणार्थ समजा की एक बायस ट्रान्झिस्टर आहे मी सोर्स फीडबॅक बायसिंग चे उदाहरण घेतो नंतर आपल्याकडे येथे एक करंट सोर्स Io आहे ज्यामुळे ट्रान्झिस्टर M1 मध्ये निगेटिव्ह फिडबॅक करंट Io स्थापित करतो आता आपण हा करंट सोर्स Io रियलाईझ करावा एखादा करंट सोर्स कसा रियलाईझ करावा यासाठी अनेक मार्ग आहेत पण मी आत्ताच यामध्ये जाणार नाही पण किमान खालील माहीत असणे आवश्यक आहे आपल्याला करंट मिरर स्ट्रक्चर माहित आहे एक करंट सोर्स Io पासून आपण अनेक सोर्स निर्माण करू शकतो येथे MOS ट्रान्झिस्टर या रेषेचा अर्थ असा आहे की ही गेट तसेच त्या गेटशी जोडलेली आहे तर जो पर्यंत सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे तो पर्यंत आपण कितीही वेळा करू शकतो आणि त्या सगळ्या पासून एक करंट सोर्स Io काढला जातो आणि आपण याला बायस करण्यासाठी Io ऐवजी यासारख्या एका डिव्हाइसचा उपयोग करू शकतो आपण MOS ट्रान्झिस्टर वापरू शकतो तर असे समजा की हे सर्व एकमेकांना सारखेच आहेत तर हे कार्य करेल परंतु पिक्चर काहीसे अपूर्ण आहे कारण आमच्याकडे असलेल्या ट्रान्झिस्टरद्वारे केवळ नोड वरून खेचले जाणारे करंट आहेत ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे या प्रकाराचा करंट सोर्स नाही जिथे दोन्ही आहेत टर्मिनल आमच्यासाठी एसेस करण्यायोग्य आहेत या नोडमधून करंट काढला जातो या नोडमध्ये करंट आत जातो परंतु ही दोन्ही टर्मिनल आपल्यासाठी एसेस करण्यायोग्य नसतात आपल्याकडे जे आहे ते या प्रकारचे एक पिक्चर आहे जिथे करंट ग्राउंड ला जोडला आहे आपल्याकडे फक्त काही करंट आहेत जे कोणत्यातरी नोडवरून खेचले जात आहेत आता जर आपण ड्रेन फीडबॅकच्या बाबतीत पाहिले तर सर्किट असे होते जेथे हा सप्लाय व्होल्टेज VDD आणि करंटला या नोडमध्ये पुश केले पाहिजे आपल्याला करंट सोर्स या पोलॅरिटी मध्ये अपेक्षित आहे आपण ते कसे करू शकतो आणि याची परिनिति अशी होते की ज्या डिव्हाइसची आधीच व्याख्या केली आहे हे nMOS ट्रान्झिस्टर आहे मी त्याला MOS ट्रान्झिस्टर असे म्हणतो परंतु असे होते की ज्या डिव्हाइस ला आपण आतापर्यंत मानत आलो जे VGS आणि VDS शून्यापेक्षा जास्त आहे अशा मूल्यावर चालते आणि ड्रेन कडून सोर्स कडे करंट वाहतो याला एन टाइप MOS ट्रान्झिस्टर म्हणून ओळखले जाते किंवा सामान्यत त्यास nMOS ट्रान्झिस्टर असे म्हणतात आता nMOS सह ट्रांझिस्टरच्या या प्रकारासह ही समस्या सोडवणे कठीण आहे हे केले जाऊ शकते परंतु हे बरेच कठीण आहे परंतु तंत्रज्ञानाचे आभार असे की आमच्याकडे ट्रान्झिस्टरचा पूरक प्रकार देखील आहे जो पी टाइप MOS ट्रान्झिस्टर आहे आणि त्यास pMOS ट्रान्झिस्टर असे म्हणतात आता या प्रकारचे गुणधर्म जसे आपल्याला हवे आहेत कसे आहेत हे nMOS ट्रान्झिस्टर ला कॉम्प्लिमेंटरी कॅरेक्टरस्टिक्स सारखे आहेत जे या सिम्बॉल ने दर्शविले आहेत आणि ते सोर्स वर आणि ड्रेन खाली असे काढतो हे नेहमीचे कन्व्हेन्शन का आहे हे मी नंतर स्पष्ट करेन आणि या प्रकारात करंट हा सोर्स कडून ड्रेन कडे जातो आणि तरीही मी याला ID असे म्हणेल परंतु nMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत ड्रेन कडून सोर्स कडे जातो इथे हा सोर्स कडून ड्रेन कडे जातो आणि हा पूरक प्रकार आहे आणि करंट सोर्स तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे परंतु अर्थातच हे फक्त करंट सोर्स तयार करण्यासाठीच हे उपयुक्त नाही तर आपण त्याद्वारे एम्पलीफायर देखील तयार करू शकता तर आता आपण या pMOS ट्रान्झिस्टरच्या वैशिष्ट्यांविषयी चर्चा करू ऑपरेटिंग पॉईंट कसे सेट करावे आणि pMOS ट्रान्झिस्टरद्वारे एम्पलीफायर कसे करता येतील हे पाहू फक्त तुलना करण्याच्या हेतूने मी येथे nMOS ट्रान्झिस्टर ठेवतो हे ड्रेन गेट आणि सोर्स आहे आणि आपण गेट सोर्स व्होल्टेज आणि ड्रेन सोर्स व्होल्टेज हे स्वतंत्र चल म्हणून निवडू करंट ID ड्रेन करंट ड्रेन कडून सोर्स कडे वाहतो आणि गेट करंट शून्य असतो हा nMOS ट्रान्झिस्टर होय आणि pMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत मी पुन्हा वरच्या बाजूला सोर्स काढला आहे आणि तळाशी ड्रेन आहे आणि गेट येथे आहे आम्ही सोर्स गेट व्होल्टेज VSG आणि सोर्स ड्रेन व्होल्टेज VSD स्वतंत्र चल व्हेरिएबल्स म्हणून निवडतो आणि ते ड्रेन करंट ID याचे वर्णन करतात जो ड्रेन कडून सोर्स कडे वाहतो म्हणून आपल्याला हे कन्व्हेन्शन माहित असावे तर जेव्हा आपण करंट ची समीकरणे लिहिता तेव्हा ते योग्य दिशेने बाहेर येईल आम्ही म्हटले आहे की nMOS ट्रान्झिस्टर VGS शून्यापेक्षा जास्त आणि VDS शून्यापेक्षा जास्तवर कार्यरत आहे VGS आणि VDS या पोलॅरिटी मध्ये पॉसिटीव्ह आहेत आणि ID देखील शून्यापेक्षा जास्त आहे जो नेहमी ड्रेन कडून सोर्स कडे वाहतो आणि सत्य आहे की एक VSG आणि VSD शून्यापेक्षा मोठे आहेत जेणेकरून या पोलॅरिटी मध्ये आपण पॉसिटीव्ह व्होल्टेज मिळवू खरं तर म्हणूनच nMOS ट्रान्झिस्टर तळाशी असलेल्या ड्रेनच्या वरच्या बाजूस असलेल्या सोर्स सह काढणे नेहमीचे कन्व्हेन्शन आहे थोडक्यात आम्हाला अशा प्रकारे सर्किट्स काढायला आवडतात की आपण पानाच्या वर जाताना व्होल्टेजची पातळी वाढते आता प्रत्येक सर्किटसाठी हे अनुकरण केले जाऊ शकत नाही विशेषत जेव्हा आपल्याकडे एसी व्होल्टेज अल्टरनेटिंग कॉन्टिटी असतात परंतु कमीतकमी ऑपरेटिंग पॉईंटसाठी जेव्हा आपण खालपासून वरच्या बाजूस जाता तेव्हा व्होल्टेज वाढतात p MOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत सोर्स ड्रेनपेक्षा जास्त व्होल्टेजवर आहे म्हणून वरच्या बाजूला सोर्स काढा आणि तळाशी ड्रेन काढा आणि ID नक्कीच पॉसिटीव्ह दिशेने आहे मी त्यास ड्रेन करंट असे म्हणत राहीन परंतु हा करंट सोर्स कडून ड्रेन कडे वाहतो आपण पुस्तक पाहिले तर pMOS आणि nMOS वर्णन करायला विविध प्रकारच्या निवडी आहेत पण वर्णन कायम VGS आणि VDS स्वरूपात करतात आता कधीकधी pMOS समीकरणे VGS सह लिहिले जाते VGS निगेटिव्ह असते आणि आपण यावर कायम राहू तर ज्या कॉन्टिटी पॉझिटिव्ह म्हणून बाहेर आल्या आहेत त्या जोपर्यंत कोणत्या दिशेने जातात हे आपल्याला माहित आहे तोपर्यंत हे ठीक आहे आता pMOS ट्रान्झिस्टरचे मॉडेल nMOS ट्रान्झिस्टरच्या मॉडेलसारखेच आहे पॅरामीटर्सची मूल्ये भिन्न असू शकतात तर या pMOS ट्रान्झिस्टर मध्ये ID शून्य आहे जर VSG हे Vt पेक्षा कमी आहे आणि पुन्हा हे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे परंतु बहुतेक वेळा वापरला जाणारा ट्रान्झिस्टर चा प्रकार आहे थ्रेशोल्ड व्होल्टेज देखील शून्यापेक्षा जास्त असते आणि कधी कधी n आणि pMOS मधील थ्रेशोल्ड व्होल्टेज मध्ये फरक शोधून काढण्यासाठी pMOS साठी VTP लेखन सुरू होईल आणि pMOS साठी VTP समान चिपवर दिलेल्या प्रक्रियेत ते एकमेकांपासून भिन्न असू शकतात तर हे nMOS प्रमाणेच एक प्रक्रिया आहे दोन VSG दरम्यान व्होल्टेज मधील फरक ट्रान्झिस्टर चालू करण्यासाठी काही प्रमाणात असणे आवश्यक आहे अन्यथा करंट शून्य होईल आणि तो µpCoxWL VSD VSD 2 2 च्या समान आहे हे सत्य आहे जेव्हा ट्रान्झिस्टर चालू असतो म्हणजेच VSG हे Vtp पेक्षा जास्त असते आणि सोर्स ड्रेन व्होल्टेज VSG वजा Vtp पेक्षा कमी असते आणि हे लिनियर किंवा ट्रायोड रिजनशी संबंधित आहे आपण असे म्हणू शकता की पुन्हा समीकरणे ही अगदी समान आहेत VGS ऐवजी आपल्याकडे VSG आहे आणि VDS ऐवजी आपल्याकडे VSD आहे हेच आहे होल्स p टाईप कॅरियर असतात आणि हा घटक μpCox होल्स ची मोबिलिटी ही इलेक्ट्रॉन च्या मोबिलिटी μn पेक्षा वेगळी आहे म्हणून येथे आपण वेगवेगळे सिम्बॉल वापरू µpCox हा µnCox पेक्षा वेगळा आहे तो पेक्षा सहसा लहान असतो तसेच इतर रिजन मध्ये सुद्धा आमच्याकडे µpCox2 WL 2 असते जेव्हा ट्रान्झिस्टर अर्थातच चालू असतो VSG ≥ Vtp आणि VSD ≥ म्हणजेच हे सॅच्युरेशन रिजन शी संबंधित आहे त्यामुळे आपण मॉडेल अगदी तसेच दिसते त्यात एकमेव गोष्ट घटक आहे की VTN पेक्षा VTP वेगळे असू शकते आणि μpCox देखील μnCox पेक्षा भिन्न असेल सहसा ते लहान असते तर जर आपण pMOS ट्रान्झिस्टरची कॅरेक्टरिस्टिक काढली तर ती nMOS ट्रान्झिस्टर सारखीच असेल मला काही विशिष्ट पॅरामीटर्स वापरू द्या मी असे म्हणू शकतो की µpCox हे 25 µAvolt2 आहे पुन्हा WL1 आणि मी VTP एक व्होल्ट होण्यासाठी pMOS थ्रेशोल्ड व्होल्टेज घेईन आणि मी यासह ID काढू शकतो pMOS ट्रान्झिस्टर चा VSG सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे हे व्होल्ट्स मध्ये आहे आणि हे µA मध्ये आहे आकार कशा प्रकारचा दिसतो आहे हे आपल्याला आधीच परिचित आहे थ्रेशोल्ड व्होल्टेजपर्यंत ते बंद होईल आणि तिथे कोणताही करंट असणार नाही आणि त्यानंतर तो वाढते VSD किंवा याचा स्क्वेअर म्हणून तंतोतंत वाढेल आणि आपण स्वत साठी हे करू शकता की VSG ने 2 व्होल्टवर असताना आपल्याकडे 12 5 µA करंट असेल आणि VSG 3 व्होल्टवर ते 50 µA असेल तर आपण येथे आणि तेथे आणि तेथेच आहोत तर VSG 4 व्होल्टवर आपल्याकडे एक 12 5 µA असेल तर सॅच्युरेशन रिजन मध्ये असे होईल असे लिहू या की सॅच्युरेशन रिजन येथे आहे असे गृहीत धरले जाते ID विरुद्ध VDS देखील काढू आणि अर्थातच याचा आकार nMOS ट्रान्झिस्टरमध्ये जेव्हा VSG ≤ VTP असेल तेव्हा आपल्याला दिसेल असाच आहे ट्रान्झिस्टरमध्ये आपल्याकडे काही करंट नाही जेव्हा VSG 2 V असेल तेव्हा करंट 12 5 µA पर्यंत वाढतो आणि तेथे सॅच्युरेशन रिजन मध्ये राहतो जेव्हा VSG 3 V होते तेव्हा तो 50 µA पर्यंत वाढते आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये असेच राहतो आणि जेव्हा VSG 4 V असते तेव्हा तो त्या मार्गाने जातो आणि ही ट्रायोड आणि सॅच्युरेशन रिजन मधील सीमा आहे म्हणूनच pMOS ट्रान्झिस्टरमध्ये nMOS ट्रान्झिस्टरमध्ये असते तसे सर्वकाही अगदी सारखे असते व्होल्टेजेसचे पोलारिटी उलट आहेत आणि करंट देखील उलट आहे ते ड्रेन कडून सोर्स ऐवजी सोर्स वरून ड्रेन कडे वाहतो आणि दुसरी गोष्ट वेगळी आहे ती अशी की पॅरामीटर च्या स्वतः च्या किमती हे μpCox आणि VTP हे μnCox आणि VTN पेक्षा वेगळे असू शकते तर त्या गोष्टी तिथे आहेत परंतु गुणात्मकरित्या pMOS ट्रान्झिस्टरचे वर्तन उलट पोलारिटी व्यतिरिक्त nMOS ट्रान्झिस्टरसारखे होते याचा अर्थ असा आहे की nMOS ट्रान्झिस्टर वापरुन आम्हाला प्राप्त झालेली प्रत्येक सर्किट pMOS ट्रान्झिस्टर वापरुन देखील रियलाईझ केली जाऊ शकते जेणेकरून तो यानंतरच्या धड्यांचा विषय होईल